प्रोफेसर नमस्कार आणि डिझाईन थिंकिंग मध्ये आपले परत स्वागत आहे डिझाईन थिंकिंग ही अनुप्रयोगाबद्दल आहे आपण मला सिद्धांताविषयी डिझाइन थिंकिंगच्या कथांबद्दल बोलताना ऐकले आहे हे आपण पाहिले आहे त्याप्रमाणेच आहे किंवा मी याचे वर्णन केले आहे आणि आपण ते आपल्या डोक्यात ठेवले हि असेल परंतु येथे हे कसे केले जाऊ शकते हे मी येथे दर्शवू इच्छितो तर डिझाईन थिंकिंग चा प्रत्यक्ष कोणता आस्वाद आपणास घायचा आहे हे या व्हिडिओ मध्ये पाहूयात म्हणूनच येथे माझ्याकडे असे लोक आहेत ज्यांनी वास्तविक जीवनातील समस्या वास्तविक जीवनातील परिस्थिती वास्तविक जीवनातील ग्राहक वास्तविक आयुष्यातील लोक ज्यांना त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे अजूनही त्यांना मदत करण्याच्या प्रक्रियेत आहेत त्यांच्यासाठी डिझाईन थिंकिंगचा अभ्यासक्रम लागू केलेला आहे तर आज आपण डिझाईन थिंकिंग कशा लागू करायच्या ते पाहू आणि विशेषतः एम्पॅथी नावाच्या डिझाईन थिंकिंग या पहिल्या टप्प्यावर नजर टाकू एम्पॅथी किंवा सहानुभूती ही आपल्या बरोबरच्या या संपूर्ण प्रवासाची पहिली आणि शक्यतो सर्वात महत्वाची पायरी आहे म्हणून मी तेथे चार मित्र सहकारी माजी विद्यार्थी आणि तेथील लोकांसह कल्पनांना उचलून धरत आहे जे या कल्पना परत आणत आहेत डिझाइन थिंकिंगचा हा भाग कसा केला जातो ते क्रमाने ते दर्शवितील ज्या ग्राहक प्रवासाच्या मॅपिंगबद्दल मी पूर्वी बोलत आहे त्याप्रमाणे ग्राहकांना फक्त नकाशे काढण्यासाठी मॅपिंग करणे हीच जणू आपण एखाद्याच्या डोळ्यावरून संपूर्ण अनुभव घेत असता ज्याला आपण मदत करण्याचा प्रयत्न करीत आहात हा शब्द ग्राहक तुम्हाला फसवू नये त्यांना तुला पैसे द्यावे लागणार नाहीत हे फक्त कोणीतरी आहे की आपण एखाद्या प्रकारे मदत करू इच्छित आहात तर मग आम्ही हे दाखवणार आहोत की माझे मित्र येथे काम करणार आहेत म्हणून या लोकांवर आणि आम्ही प्रारंभ करण्यापूर्वी मी पुन्हा झुकत असलेल्या मुख्य चरणांबद्दल सांगेन ग्राहक सहलीची मॅपिंग करण्यासाठी आम्ही सहसा घेतलेली पहिली पायरी म्हणजे ही व्यक्ती कोण आहे हे शोधणेः व्यक्तिमत्व तर ती व्यक्ती तीन भागात आहे एक म्हणजे त्या व्यक्तीचे वय दुसरे भूगोल आणि तिसरे फक्त मनोरंजनासाठी आम्ही या व्यक्तीचे नावही ठेवू ठीक आहे जर ही व्यक्ती एक पुरुष असेल किंवा ती आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असेल तर पुढे जा आणि तसे करा परंतु मी आग्रह धरत नाही म्हणून जर हे आपल्यासाठी निश्चितपणे महत्वाचे असेल तर आपण त्याला किंवा तिला कॉल करून त्याला किंवा तिला विशिष्ट लिंग द्यावे आणि आपण त्या बरोबर जाऊ शकतो अन्यथा ते अनिवार्य नाही म्हणूनच त्या व्यक्तीस ओळखण्यासाठी आपण सर्वात पहिले आणि महत्त्वाचे कार्य केले पाहिजे आता येथे मला एक टिप मिळाली जी मला विशेषतः उपयुक्त वाटली ती म्हणजे एकाधिक व्यक्तिरेख्यांशी संवाद साधायचा आहे किंवा ज्यांचा आपण मागोवा घेत आहात तुम्ही कोणासाठी छाया बनत आहेत तर एक साठ वर्षांचा गृहस्थ असू शकतो तर दुसरी चाळीस वर्षाची स्त्री असू शकते म्हणून आपल्याकडे या दोन प्रकारच्या व्यक्ती असू शकतात आणि आपण त्याना छायांकीत ही करत आहेत म्हणूनच त्या व्यक्तीचा प्रश्न आहे शेवटच्या वेळी आम्ही पाहिलेला दुसरा चरण म्हणजे आम्ही त्यांचा मागोवा घेतला म्हणून अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर त्यांनी ज्या क्रियाचा नकाशा बनवण्याचा प्रयत्न केला आहे ते लिहून घ्या तर मग काय घडते ते आधी आणि नंतर तितकेच मनोरंजक देखील आहे कारण आपल्याला ही क्रिया करणे जवळपास कसे मिळाले आणि क्रिया झाल्यावर काय होते हे आपण शोधू इच्छित आहात तर सरळ शब्दात सांगायचे तर ते क्रियाकलापांपूर्वी क्रियाकलाप दरम्यान आणि क्रियाकलापानंतरचे आहे म्हणूनच हे तीन वेगळे टप्पे आहेत आणि आपण देखील पाहू शकता आपण त्यास विस्तृत करू शकता आणि आपल्याला आवडत असल्यास त्यास किमान अधिक टप्पे देऊ शकता तर येथे आणखी एक टीप आहे उदाहरणार्थ काय चालले आहे याची संपूर्ण कल्पना मिळवण्यासाठी प्रत्येक चरणात कमीतकमी तीन चरण ठेवणे चांगले आणि त्याच वेळी आणि पुन्हा त्याच दरम्यान अधिक आनंददायक आपल्याकडे सात वेगवेगळ्या चरण असल्यास आपल्या ट्रॅकिंगच्या आठ वेगवेगळ्या पायऱ्या ठेवणे ठीक आहे जे आपल्या ग्राहकाकडे आहे तेच आहे कमीतकमी 3 आणि असे आहे की आपल्याकडे एकूण पायऱ्याची संख्या आणि किमान चरणांची संख्या आहे जी आम्ही करू मी येथे तुम्हाला स्टिकी नोट्स दाखवणार आहे या स्टिकी नोट्स आहेत ज्या तुम्हाला उपयोगी पडतील माझा एक मित्र विनोद करत होता की या स्टिकी नोट्स इतके जास्त विकल्या गेल्या पाहिजेत हे डिझाईन थिंकिंग हे बहुधा एक कारण आहे म्हणून मी येथे स्टिकी नोट्सची जाहिरात करण्यासाठी नाही परंतु ते फार उपयुक्त आहेत कारण आपण त्या फाडल्या आणि आपण त्यांना परत ठेवू शकता आणि आपण त्या एका ठिकाणी ठेवू शकता आपल्याला जे लिहायचे आहे किंवा जे काढायचे आहे ते लिहून काढा आणि त्या फिरवा हे अगदी सोपे आहे आणि आपल्याकडे असलेल्या सारख्या टेबलसह मी हे दर्शवित आहे की गोष्टी फिरविणे सोपे आहे आणि टीम मध्ये काय चालले आहे ते पाहू शकेल तर त्या उद्देशाने ते खूप उपयुक्त आहे अन्यथा हो ही चांगली कंपनी बनविणार्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे परंतु आता आम्ही ग्राहकांच्या मॅपिंगच्या उद्देशाने डिझाईन थिंकींग च्या वापरावर चिकटलो आहोत ठीक आहे टीमच्या पुढे येथे सज्जन लोक आहेत ज्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि ते काय करीत आहेत हे मला समजावून सांगितले आम्ही ग्राहक प्रवासाचा नकाशा बनवू जेणेकरून आपण मला चरणांबद्दल बोलताना ऐकू आणि आम्ही तेच करणार आहोत म्हणून जोपर्यंत मी भिंतीवर बग म्हणून बराच वेळ घालवितो आपण लोक काय करीत आहात हे मी फक्त पाहू शकेन अशा काही गोष्टी आहेत ज्यात आपल्याला मदतीची आवश्यकता आहे असे मला वाटते की मी कदाचित आत येऊ शकतो आणि कदाचित मदत करू शकेन मी असे करीन अन्यथा मुख्यतः आपण स्वत चे दिग्दर्शक आहात ठीक आहे आपण अगं पहा तर ही माझी पोस्ट आपल्यासाठी नोट्स आहे सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स तर मित्रांनो आपण आता जे करणार आहोत ते म्हणजे आपण शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनाचा विचार करणार आहोत आणि आम्ही विद्यार्थ्या भोवती एक व्यक्तिरेखा तयार करणार आहोत आणि शाळेत तो कोणत्या क्रियाकलापांचा प्रयत्न करीत आहे हे पाहू आणि कदाचित त्याच्या कार्यात काही अडचण असेल जसे सर म्हणाले की आम्ही त्या आधी दरम्यान आणि नंतर जसे लिहित आहोत आणि आम्ही ग्राहकांच्या बाबतीत त्यांचा कसा नकाशा बनवू शकतो ते पहा तर आम्ही विद्यार्थ्यासाठी व्यक्तिमत्त्व तयार करून प्रारंभ करू नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स बरोबर प्रथम आपण एखाद्या विद्यार्थ्याचे नाव देऊ या आपण त्याचे नाव सॅम ठेवू या का सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स होय आपण त्याचे नाव सॅम ठेवू नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स आणि तो नक्कीच शाळेत जाणारा विद्यार्थी आहे म्हणून त्याचे वय कदाचित 14 15 च्या आसपास असेल सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स बरोबर नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स तर सॅम चौदा वर्षांचा असु द्या त्याने तो भारतातील पुणे येथील आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षण घेत आहे तर मला वाटते की आमच्याकडे प्रथम व्यक्तिमत्व आहे तर सॅम शाळेत करीत असलेल्या मूलभूत क्रियाकलापांचे काय असेल सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स आम्ही क्रियाकलापांमध्ये येण्यापूर्वी आम्ही या व्यक्तीचे स्वतंत्र पोस्ट तयार करू जेणेकरून आम्ही आपल्याला आवश्यक सर्वकाही करू ठीक आहे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स हे आमचे पहिले व्यक्तिमत्व आहे ठीक आहे सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स तर ती आमची पहिली व्यक्तिरेखा आहे तर आता काही क्रियांबद्दल विचार करू या नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स तो घेत असलेल्या क्रिया ठीक आहे सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स विद्यार्थ्यांसाठी शाळेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नोट्स घेणे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स नोट्स बरोबर सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स तर शिक्षक वर्गात शिकवत असताना नोट्स घेणार्या विद्यार्थ्यांच्या कृतीचा विचार करूया नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स ठीक आहे म्हणून सॅम बरोबर ज्या क्रियाकलापांचे आम्ही मॅपिंग करीत आहोत त्या प्रथम अॅक्शन क्लासमध्ये नोट्स घेत आहेत होय चला तर मग तो क्रियाकलाप विचार करूया सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स होय नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स सॅम तर आता सरांनी सांगितल्या प्रमाणे आम्हाला त्या उपक्रमाशी संबंधित तीन भिन्न परिस्थिती आहेत सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स बरोबर नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स क्रिया होण्यापुर्वी सॅम काय करतो त्या दरम्यान तो काय करतो आणि त्या क्रिया नंतर तो काय करतो तर वर्गात असताना सॅम प्रत्यक्षात नोट्स घेण्यापूर्वी काही क्रिया करतो काय श्याम पॉल एमम्हणून वर्गात प्रथम सॅम आपली बॅग उघडत आहे त्याच्या नोट्स बाहेर काढत आहे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स ठीक आहे वर्गात नोट्स घेण्याच्या या वास्तविक प्रक्रिये आधी घडलेल्या काही क्रिया अशी आहेत की शिक्षक वर्गात प्रवेश करेल जे आधी घडणारे असे काहीतरी असेल मग शिक्षक एकतर विद्यार्थ्याना त्यांची नोटबुक आणि पाठ्यपुस्तके काढण्यास सांगेल किंवा ते स्वतःच नोट्स आणि ग्रंथ उघडेल तो क्रियाकलाप क्रमांक 2 असेल शिक्षक सूचना आणि नोट्स बरोबर आणि आणखी काय त्यानंतर कदाचित शिक्षक सूचना सुरू करायच्या त्यानंतर शिकवण्यास सुरवात करतील सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स आणि अखेरीस सॅम शिक्षक काय शिकवत आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि बरोबरच त्याच्या नोटबुक मध्ये काही नोट्स लिहून घेण्याचा प्रयत्न करतो नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स त्याच्या नोट बुकमध्ये सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स शिक्षक कोणत्या विषयावर शिकवत असेल त्या शिक्षकाचे प्रोफाइल महत्वाचे आहे का या प्रकरणात या क्रियेत क्रियाकलाप सुरू होण्यापूर्वी अशी कल्पना करा की जो शिक्षक वर्गात येत आहे तो कदाचित एक विज्ञान विषयाचा शिक्षक असेल किंवा गणिताचा शिक्षक असेल असे म्हणू कि या प्रकरणात हा मुद्दा असेल का नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स तो ज्या प्रकारे आपला विशिष्ट क्रियाकलाप करत आहे त्या बाबतीत महत्त्वाचे आहे होय मला वाटते की ते काहीतरी असू शकते सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स काय विषय नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स त्याचा वर्गात नोट्स घेण्याच्या पद्धतीवर परिणाम होईल सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स होय सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स बहुधा भाषेच्या वर्गासाठी तो मजकूर पुस्तके कविता पाठ्यपुस्तके आणि अशा प्रकारच्या पुस्तकांमध्ये अधिक असेल आणि जेव्हा ते गणिताकडे परत येते तेव्हा ते काम लिहून घेण्यासारखेच असते नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स होय म्हणून आमच्या वर्गात ज्या मी काही विद्यार्थ्यांना भाषा आणि वास्तविक नोट्स साठी एका विशिष्ट प्रकारे वर्ग लेखनात पाहिले आहे मी आहे अशी कल्पना करा जेव्हा मी भाषेच्या वर्गात असतो तेव्हा माझे मित्र मी पाठ्यपुस्तकावर लिहिताना पाहिले आहेत उदाहरणार्थ जर शिक्षक एखाद्या कविता शिकवत असतील तर कदाचित त्या नोट्स वास्तविक गद्य किंवा त्यातील मजकूर वर लिहिले जातील तर गणिताचा वर्ग असेल तर कदाचित त्या नोटबुकवर त्या लिहिलेल्या नोट्स असतील म्हणून त्याने एक चांगला मुद्दा समोर आणला आहे तर होय विषय आणि टीप घेण्याची क्रिया पार पडत असेल सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स एखाद्या विषयावर अवलंबून नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स एखाद्या विषयावर अवलंबून सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स मला असे वाटते की क्रियाकलाप होण्यापूर्वी आम्ही हे ठेवू शकतो नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स तर कदाचित त्या क्रियांची यादी असेल जी बहुधा तयार होईल सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स कदाचित कृती करण्यापूर्वी घडलेल्या कार्यांची यादी बरोबर सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स तर आता आम्ही क्रियाकलाप चालू असताना काय होईल यावर जाऊ शकतो प्रोफेसर एक टीप मलाही येथे येऊ द्या मी येथे एक टीप देऊ शकतो की आपण प्रति नोट एक क्रियाकलाप लिहू शकत असल्यास म्हणजे येथे आम्ही चार क्रियाकलाप लिहून ठेवले आहेत तर आपल्याकडे तेथे असलेल्या प्रत्येक क्रियाकलापासह चार नोट्स असू शकतात हे क्रमवार घटनांचे अनुक्रम काय आहे हे दर्शविते ठीक आहे कथेसारखे म्हणून हे दृश्य घडते नंतर हे घडते नंतर हे घडते जेणेकरून खरोखर मदत होते जर तुम्हाला नंतर अंतर्दृष्टी मिळाल्यास किंवा तुम्ही फिएल्डवर गेलात आणि तुम्ही निरीक्षण करता की अहो तो तेथे एक विषय शिक्षक आहे आणि तो काहीतरी वेगळा करतो तर मग मी नोट्स तुमच्या पोस्टच्या नोट्स अदलाबदल करू शकतो आणि नंतर मग त्या दृश्यातून त्या गोष्टीचा अर्थ होतो सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स होय आम्ही पुन्हा करू प्रोफेसर होय त्यास 'पूर्वी' म्हणून टॅग करण्याची चांगली कल्पना आहे हं ही चांगली कल्पना आहे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स तर आम्ही हे एक काढून टाकू प्रोफेसर होय परंतु प्रारंभिक बिंदू म्हणून मला असे वाटते की ते चांगले आहे जेणेकरुन आपण ते लिहिले आहे परंतु मी प्रति एक घेण्याची शिफारस करतो होय होय सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स मग त्यानंतर नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स शिक्षक वर्गात प्रवेश करतात त्यानंतर शिक्षकाची सूचना असते किंवा विद्यार्थी त्यांच्या बॅग मधून नोटबुक आणि संबंधित पाठ्यपुस्तके काढतात ज्या आम्ही ओळखल्या पाहिजेत सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स शिक्षकांच्या सूचना किंवा बॅगच्या बाहेर पुस्तके नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्सबॅगे बाहेरची पुस्तके होय त्यानंतर पुढची पायरी म्हणजे शिक्षकास सूचना किंवा शिकवण सुरू करणे आणि सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर विद्यार्थी नोट्स घेत आहेत नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स किंवा काय आवश्यक आहे हे समजून घेणारा विद्यार्थी कारण गतिविधी नोट्स घेण्यापूर्वीची असते बरोबर तर विद्यार्थी काय लिहावे लागेल हे समजून घेत आहे आणि समजून लिहीत आहे सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स बरोबर म्हणून आम्ही वर्गात नोट्स घेण्याच्या क्रिया करण्यापूर्वी सॅम काय करीत आहे याची चार चरणं घेऊन आलो आहोत नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स मस्त सर आम्ही आतापर्यंत योग्य मार्गावर आहोत प्रोफेसर थम्ब्स अप नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स परिपूर्ण सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स तर मग आम्ही क्रियाकलापांच्या 'दरम्यान' टाइमलाइनवर जाऊ मग नोट्स घेताना सॅम प्रथम पाऊल टाकत असेल कदाचित त्याने पेन काढून टाकला असेल नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स होय मला वाटते की हे साधन खरोखर महत्वाचे आहे सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स नोटबुक आणि पेन उघडा विद्यार्थी 4 नोंद घ्या सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स मला असे वाटते की आणखी एक मुद्दा आहे जसे की कदाचित आपल्याकडे असलेले पुस्तक किंवा पेन निवडण्याची कदाचित पहिली गोष्ट असेल उदाहरणार्थ जर पाहत गेलो तर जाणवेल कि सॅम बर्याच नोटबुक घेऊन जाईल बरोबर आणि सर्व नोटबुक वेगळ्या क्रमवारीत असू शकतात किंवा हा वेगळ्या पद्धतीने विषयानुसार असू शकतो म्हणून कल्पना करा की हा हा गणिताचा वर्ग आहे आणि शिक्षकाला वाटते कि सॅम ने विज्ञान ची नोटबुक काढू नये तर नोटबुक निवडणे हि देखील एक क्रिया असू शकते श्याम पॉल एम आणि मला वाटतं प्रत्येक विषयासाठी वेगवेगळ्या नोटबुक असतील नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्ससहमत आहे परंतु यात बऱ्याच गोष्टींचा समावेश असेल सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स शिक्षकांचा सूचना किंवा बॅग नोट्स बाहेर घेण्यापूर्वी ही क्रिया होईल नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स नोट्स घेण्यापूर्वी या विशिष्ट प्रकारात कोणती विशिष्ट नोटबुक असावी हे निवडा प्रोफेसर जर आपण ती गंभीर समस्या मानली तर आपल्या लक्षात येईल की या टप्प्यावर तो बोलण्यात इतका आनंद होत नाही कारण योग्य पुस्तकात जाण्यापूर्वी त्याला पाच वेगवेगळ्या नोटबुक किंवा सात वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकांमधून जावे लागले आहे जेणेकरून आपण तेथे लिहू शकता जी एक समस्या असू शकता कुठेतरी हे लिहून ठेवा नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स ठीक आहे प्रोफेसर वस्तुस्थिती अशी आहे की आपण सत्य देखील शोधत आहात ही वस्तुस्थिती आहे की आपण या व्यक्तीची सावली घेत आहात परंतु त्यामागील आपला हेतू असा आहे की आपण या सॅमला त्याच्या आयुष्यात कुठे मदत करू शकता हे आपल्याला ठाऊक आहे जेणेकरून ते ठिकाण बनू शकेल नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स अगदी सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स तर होय आम्ही हा मुद्दा घेऊ प्रोफेसर होय विषय म्हणून समजा हो परिपूर्ण नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स पेन काढून ठेवणे ही त्याला प्रथम क्रियाकलाप करावा लागेल सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स लेखन साधन आणि एक लेखन आणि त्याचे पुस्तक उघडा ही 'दरम्यान' ही पहिली पायरी असेल आता ती पुढची असेल नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स पुढे तो एकतर आधीच लिहित असलेल्या गोष्टी पुढे चालू ठेवू शकेल किंवा त्याने मागे वळून पहावे लागेल किंवा वर्गात शिकवल्या जाणार्या एखाद्या विशिष्ट विषयाच्या संदर्भात त्याने काय लिहिले आहे हे तपासण्याची आवश्यकता असू शकेल सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्सठीक आहे म्हणून शिक्षक विचारेल की आपण आपल्या शेवटच्या वर्गात कोठे संपला असेल आणि कदाचित सॅम येऊ शकेल तो मागील पृष्ठांवर जाईल मागील अध्यायातील नोट्स सत्यापित करेल आणि परत येईल नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स त्याच्या नवीन नोट्स घेऊन परत या सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स मला वाटते मागील वर्गाच्या नोट्स पडताळणी करणे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स नोट्स ही एक कृती असू शकते जी त्याने या विशिष्ट मार्गाने केली होती सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स वर्गांची पुनरावृत्ती सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स पुनरावृत्तीमध्ये शिक्षकाची निवड होईल होय हे सॅमच्या वर्गात नोट्स घेण्याच्या अंतर्गत क्रियाकलाप नाही तर मागील नोट्सचे पडताळणी होय नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स त्याचे वर्तमान पृष्ठ पूर्ण झाल्यावर त्यात नवीन पृष्ठ असल्यास ते नवीन पृष्ठासह प्रारंभ करणे निवडू शकते सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स प्रारंभ करण्यासाठी पृष्ठ निवडणे म्हणजे सध्याच्या नोट्स नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स पुढील होय पुढची ओळ पुढील नोट्स संच सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स त्याच्या पुढील नोट्स लिहिण्यासाठी पृष्ठ निवडत आहे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स मला वाटते की ही एक क्रियाकलाप असणे आवश्यक आहे जे नवीन पृष्ठ परत ठेवत आहे आणि आपल्या जुन्या पृष्ठावर परत जात आहे सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स कदाचित तो शिक्षक जे शिकवते त्या अध्यायानुसार एखादी लेखी सामग्री किंवा आकृती काढून घेत आहे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स बरोबर सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स ग्राफिकल स्पष्टीकरण सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स ग्राफिकल स्पष्टीकरण किंवा लेखी सामग्री जेणेकरून ते धडा किंवा शिक्षकांवर अवलंबून असेल तर रेखांकन यासारख्या प्रतिनिधित्वांचा विचार करुन लिखित साहित्य किंवा ग्राफिकल स्पष्टीकरण सादर करणे प्रोफेसर होय आपल्याकडे त्याकरिता एक सोपा शब्द असल्यास मी सांगत होतो सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स हे नंतर माझ्याकडे आले त्यामुळे मला ते जोडावे लागले म्हणून मला वाटते की त्या संदर्भात काही सूचना नोट घेत असताना आम्हाला चार क्रियाकलाप मिळाल्या आहेत प्रोफेसर आपण ठीक आहात आपण छान आहात सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स ठीक आहे म्हणून आपण नोट्स घेण्याच्या टाइमलाइनवर जाऊ तर सॅम त्याच्या नोट्स काढून घेतल्यावर काय करीत असेल बहुधा नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स थोडक्यात मला वाटते की शिक्षकाची शिकवण संपेल जेव्हा सॅमला असा विचार करावा लागेल की आता नोट्स घेण्याची वेळ आली आहे तर जर शिक्षकाने आपली शिकवण संपविली तर ते एक पाऊल असेल सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स तर थांबविण्याच्या शिक्षकाच्या सूचनेचे अनुसरण करणे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स पुन्हा मला असे वाटते की आम्ही मॅप केल्याप्रमाणेच होईल उदाहरणार्थ शिक्षकाची सूचना असू शकते की मी आजचा वर्ग बंद केला आहे किंवा विद्यार्थ्यांची आजची सूचना पूर्ण झाली आहे याबद्दल एक स्वयंचलित समज असू शकते सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स मग कदाचित त्याने काय लिहिले आहे याची पडताळणी करू शकेल नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स त्याने काय लिहिले आहे ते सत्यापित करा कदाचित त्याने काहीतरी केले असेल सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स त्याला हवे असेल सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स तो ते व्यवस्थित लिहितो की नाही त्याचे आकडे योग्यरित्या करण्यासाठी दुसर्या एखाद्याला देण्याची आवश्यकता आहे सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स कदाचित कोणीतरी प्रोफेसर स्वतःचा अनुभव सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्सअधिक आवडले नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स म्हणून ही शक्यता आहे की आम्ही ती क्रियाकलाप म्हणून ठेवू शकतो आपण पाहू प्रोफेसर मला वाटते बाजारपेठेसह वास्तविक ग्राहकांसह आपल्याला हा बिंदू तपासण्याची आवश्यकता आहे ते तपासले गेले आहे तर हे आपल्या स्वतःच्या अनुभवातून आहे चला हे दस्तऐवजीकरण करू या कारण प्रथम चरण म्हणजे आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आणि आपण जे पाहिले त्यापासून दस्तऐवजीकरण करणे जेणेकरून ते तिथे आहे पुढील म्हणजे प्रत्यक्षात आपल्या लक्ष्य विभागासह बाजारात जाणे आणि ते प्रत्यक्षात काय करतात ते पहा आणि नंतर या गोष्टी बदलू शकतात आपण काही गोष्टी देखील जोडू शकता ठीक आहे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स बरोबर सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स बरोबर सर बहुधा त्याच्या नोट्स सर्वांसह पडताळणी करून त्या विशिष्ट वर्गातील नोट्स तपासून पहा श्याम पॉल एम आणि जर त्याला काही मुद्दे अत्यंत महत्वाचे वाटले तर तो त्यांना अधोरेखित किंवा चिन्हांकित करेल नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स हो तो कदाचित पुन्हा या गोष्टींच्या अधीन आहे होय सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स तर हि दुसरी स्टेप असेल नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स आणि मग आमचा अंदाज आहे सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स मला असे वाटते की त्याचे दोन दुष्परिणाम होतील एकतर तो वस्तू आपल्या बॅग मध्ये ठेवू शकेल किंवा त्या टिपा कोणाबरोबर वाटप करु शकेल उदाहरणार्थ अशी कल्पना करा की मी हळू लेखक आहे आणि कोणी वेगवान लेखक आहे तो गोष्टी लवकर करतो काही विषय वगळले गेले आहेत म्हणून कदाचित मला त्या गोष्टी दुसर्याच लिहाव्या लागतील नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स ठीक आहे म्हणूनच जर तो वेगवान लेखक नसल्यास तो वेगवान लेखक असेल तर त्याने लिहिलेले पोस्ट शेअर करू शकतो आणि खाली काय घेतले आहे ते तपासू शकतो सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स कदाचित तो त्याच्या नोट्स शेअर करतो नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स किंवा म्हणून मला वाटते की आम्ही ते दोन पर्यायी क्रियाकलाप म्हणून करू शकतो प्रोफेसर का आपण त्याला काटा देखील करू शकत नाही सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स एकतर नोट्स शेअर करा किंवा नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स ती विशिष्ट नोटबुक बंद करा आणि ती पुन्हा बॅगमध्ये ठेवा सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स या व्यतिरिक्त आपण शिक्षकांनी दिलेला वर्ग मूल्यमापन ही पोस्ट क्रिया असू शकते नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स मग मला वाटते की ही क्रियाकलाप स्वतःच बदलेल कदाचित हे असे काहीतरी आहे जे त्याला खूप वैयक्तिक वाटेल प्रोफेसर तर त्यास पात्र ठरण्याची सूचना आहे कोणत्याही परिस्थितीत मूल्यमापनाशिवाय नोट्स घेणे हा एक चांगला मुद्दा आहे कारण परिस्थिती बदलते आणि कृतीच्या आधारे कोणती पावले बदलली जातात आम्ही त्याचे निरीक्षण केल्याने आम्ही हे निश्चित केले आहे शेवटची पायरी म्हणजे आपल्या सॅमच्या आपल्या विद्यार्थ्याच्या भावनिक अवस्थेचा मागोवा ठेवणे अशा वेळेस जेव्हा तो आनंदी असतो व्वा खूप छान आहे बरं मी ते करू शकलो असतो आणि असे वेळा येतात जेव्हा तो इतका आनंदी नसतो दु खी असतो आणि आपण ते लिहून घेता आणि तिसरा नंबर असतो जिथे भावना नाही माझ्यासाठी उदाहरण म्हणून मी तुम्हाला वर्गात जे दिले ते बसमधून खाली उतरत आहे खाली उतरण्याशी संबंधित कोणतीही भावना नाही तू खाली आलास खाली आलास बरोबर तर तेच आहे म्हणून येथे आपण आपल्या स्वत च्या निरीक्षणावरून किंवा आपल्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरून देखील पाहू शकता अशी काही ठिकाणे आहेत जिथे आपण व्वा प्रारंभ करणे चांगले आहे ते छान आहे परंतु आता मी त्याबद्दल आनंदी नाही ठीक आहे तर हे असे काहीतरी आहे जे आपण पोस्ट नंतर स्मित किंवा दु खी चेहरा सारख्या सोप्या गोष्टी सह चिन्हांकित करू शकता नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स वर्गात प्रवेश करणारे शिक्षक बहुधा स्माईल म्हणून पात्र ठरतील किंवा प्रोफेसर क्षमस्व सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स चला हे घेऊया सॅमला लिहायला आवडते नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स लिहायला आवडते आणि वर्गात असणे आणि शिकणे आवडते होय होय म्हणून ती आदर्श परिस्थिती आहे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स आम्हाला नकाशा करायची ही एक आदर्श परिस्थिती आहे म्हणून शिक्षक प्रवेश करते तेव्हा आनंदी स्मित द्या सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स ते आनंदी सॅम आहे सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स खूप छान सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स मग शिक्षकांनी बॅगेतून पुस्तकं काढण्याकरिता सूचना दिली आणि त्याला हे जाणवले कि हा वर्ग विनामूल्य होणार नाही नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स तर तिथे एक दु खी इमोजी असू शकते श्याम पॉल एम तो बर्याच नोट्स घेत असेल सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स मध्यम इमोजी बरोबर नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स आणि दुसरे म्हणजे त्याने आपल्या पाठ्यपुस्तके आणि नोटबुकच्या सर्व याद्यांमधून जावे या विशिष्ट शिक्षकाचे पुस्तक नोटबुक कुठे आहे ते शोधून काढा संबंधित पृष्ठावर या सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स नाही म्हणून सॅम यासारखे आनंदित होऊ शकत नाही नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स हो सॅम असू शकत नाही मला वाटत नाही की तो खूप असेल सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व केल्याने आनंद होणार नाही नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स आणि दरम्यानच्या काळात कदाचित शिक्षक कदाचित काहीतरी असे म्हणत असेल जे महत्वाचे आहे आणि तो त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे लक्ष देण्यास सक्षम नाही म्हणून सॅमला गोंधळात पडला किंवा कदाचित सॅमला खूप आनंद झाला नाही सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स ठीक आहे किंवा गोंधळलेला सॅम प्रोफेसर ठीक आहे म्हणून आपण उद्गार आणि प्रश्नचिन्ह ठेवले ठीक आहे सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स मग शिक्षक शिकवू लागतात नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स मला वाटते की ती अगदी सामान्य गोष्ट असेल होय सरळ चेहरा प्रोफेसर ठीक आहे सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स मग विद्यार्थ्यांनी काय लक्षात घ्यावे हे समजून घेणे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स ही कदाचित एखादी क्रियाकलाप देखील असू शकते जी अंमलात आणणे कठीण असू शकते सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्सआम्ही सॅमचा विचार केल्यामुळे चला तर त्याला आनंदी चेहरा बनवू या नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स बरोबर सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स आता हि भावना क्रियाकलापांच्या 'पूर्वी' चरणांसाठी आहे आता आपण 'दरम्यान' भागामध्ये जाऊया त्याने पुस्तक उघडले आणि लिहिण्यासाठी पेन हि काढला मला वाटते की हे खूपच निराळे आहे हि भावना नाही मागील नोट्सचे सत्यापन करण्यासाठी सॅम खूपच उत्सुक आहे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स होय कदाचित अशी काहीतरी गोष्ट असू शकते जी त्याला परत जाण्याची अडचण असेल जिथे शिक्षकांनी त्याला जायला सांगितले आहे किंवा त्याला जायचे आहे होय सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स अशा प्रकरणात इतका आनंद नाही सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स त्याच्या पुढील नोट्स लिहिण्यासाठी एक पृष्ठ निवडणे आहे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स खूप सरळ बरोबर सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स भावना नाही सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स साहित्य लिहिणे किंवा रेखाटने मला वाटते की या कृतीत त्याला आनंद झाला पाहिजे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स होय आनंदी त्याला नोट्स घेण्यास आवडते सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स आणि हाच संपूर्ण भाग आहे ज्याचा आपण विचार केला आहे तोच मुख्य भाग आहे नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स आणि आणि तो यामार्गे एक व्यक्तिमत्व आहे बरोबर सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स म्हणूनच 'दरम्यान' चे अभिव्यक्ती आणि शिक्षकांनी नोट्स घेणे थांबविण्याच्या सूचनांचे अनुसरण केले सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स तो खूप आनंदित होईल नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स नाही कारण जेव्हा ती वर्गात प्रवेश करते तेव्हा तो आनंदी होता म्हणून सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स कदाचित त्याला अधिक आकृत्या काढायच्या आहेत आणि अधिक लिहायचे आहे आम्ही एक आदर्श विद्यार्थ्याचा विचार करीत आहोत ज्याला आपण ए मध्ये आहोत असे लिहायचे आहे सुप्रतीव दास सीटीओ नॉइन इलेक्ट्रॉनिक्स ठीक आहे म्हणून तो आनंदी होईल नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स नाही तो दु खी होईल होय दु खी आहे सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स आता लिहू शकत नाही आम्ही आता त्याच्या नोट्स विशिष्टांकडून तपासत आहोत नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स मला वाटते की ते सरळ पुढे होईल सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स वैयक्तिक क्रियाकलाप म्हणून होय सरळ पुढे मग एकतर नोट्स शेअर करा किंवा ती विशिष्ट बंद करा मला वाटते की नोट्स शेअर करणे ही एक आनंदी गोष्ट असेल नितीन कुरियन सीओओ नाईन इलेक्ट्रॉनिक्स आनंदी जेव्हा त्याने आपल्या नोट्स शेअर केल्या तेव्हा नक्कीच त्याला आनंद होईल सिद्धार्थ माटुरी मुख्य कार्यकारी अधिकारी नॉइन इलेक्ट्रॉनिक्स तर हो सॅम पुन्हा आनंदी आहे प्रोफेसर ठीक आहे खूप चांगले ते फार चांगले निघाले म्हणून येथून दोन गोष्टी मी म्हटल्या प्रमाणे जेव्हा आपण बाजारावर जाता तेव्हा आपण याची कल्पना घेऊ शकता की आपण कल्पना केलेल्या कल्पना आपल्या स्वतःच्या अनुभवातून आणि आपण पाहिलेल्या गोष्टींद्वारे समान आहेत की नाही दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही केलेल्या भावनिक मॅपिंगची पुष्टी करणे कधीकधी सहानुभूती नकाशे असे म्हटले जाते आणि लोक सहानुभूती नकाशे विषयी तपशीलवार माहिती देतात आम्ही एक अगदी सोपी करत आहोत आम्ही त्या मार्गाने करतो ते खरोखर आनंदित आहेत की नाही हे तपासण्यासाठी आहे म्हणजेच आपण एक आदर्श विद्यार्थी घेतला आहे अर्थातच आपण ते विद्यार्थी निवडू शकता एक आदर्श विद्यार्थी ज्यास आपण आपल्या शिक्षकांना विचारू शकता आणि त्या आदर्श विद्यार्थ्यांना मिळवू शकता आणि मग ते खरोखर तसे आहे की नाही ते पहा त्यांचे निरीक्षण करा त्यांना विचारू नका हा तुमचा सल्ला आहे विचारू नका कारण त्यांना काय ऐकायचे आहे हे ते तुम्हाला सांगतील पण ते प्रत्यक्षात उलट करतील म्हणूनच आपल्याला शेतात असे काहीतरी करण्याची आवश्यकता आहे आपल्या क्षेत्रातील क्रियाकलाप लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी आवश्यक आहेत हे उत्तम आहे मी असे मानतो की आपण दुसर्या व्यक्तीबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे अशी आमची चर्चा होती आम्ही दुसर्यासाठी पुन्हा एकत्र येऊ तर आम्ही डेस्क बंद करुन टाकत आहोत आम्ही काय केले ते आम्ही तुम्हाला दर्शवितो आणि मग पुन्हा एकत्र होऊ आणि आम्ही दुसरी व्यक्ती करू कारण या प्रकरणात महत्त्वाचे आहे कारण नोट्स लिहिण्याचा आणि नोट्सचा व्यवहार करण्याचा प्रवास या परिस्थितीत येथे संपत नाही म्हणूनच आपण दुसरे काम करणार आहोत जर ती आपल्या परिस्थिती मध्ये असेल तर आपल्याला एवढेच पाहिजे माझ्या उदाहरणाप्रमाणेच श्रीमती अवनीचा घरोघरी कार्यालया पर्यंतचा प्रवास मला शोधायचा होता तर तुम्ही थांबवू शकता पण या प्रकरणात आम्ही आणखी एक गोष्ट करणार आहोत तर पाहत रहा आम्ही तुम्हाला पुढील एक गोष्ट दाखवणार आहोत